हॅलो एवेरिवन डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या विषयाच्या लेक्चर सीरिजमध्ये आपले स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण रिस्क पर्सेप्शन अँड डिजास्टर रिस्क प्रिपेअरनेस पार्ट 2 या बद्दल चर्चा करू आपण पार्ट 1 मध्ये हे काही प्रमाणात याबाबतीत बोललो आहोत मी कंटिन्यू करतो चर्चा सुरू करण्याआधी माझ्याबद्दलचे थोडक्यात इंट्रोडक्शन म्हणजे मी शुभज्योती समादार डिजास्टर प्रिवेंशन रिसर्च इन्स्टिट्यूट क्योटो युनिव्हर्सिटी जपान आपल्याला डिझास्टर विरूद्ध लोकांची प्रिपेअरनेस वाढविण्यासाठी काही लहान घरगुती मेकॅनिझम् आवश्यकता आहे उदाहरणार्थ इन्शुरन्स एवाचुएशन्स रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी आमच्या लक्षात आले आहे की फक्त एखाद्या माणसाला प्रिपेअर करणे खूपच कमी आहे आपल्याला जास्तीत जास्त लोकांना डिझास्टर विरूद्ध प्रिपेअरनेस वाढविण्यासाठी एनक्रेज करावे लागेल त्यासाठी लहान लहान प्रयत्न गिगान्तिक असू शकतात लोकांना एनक्रेज करण्याच्या प्रोसेस मध्ये आपल्याला लोकांचे मन समजून घेण्यासाठी त्यांच्याशी कम्युनिकेट करावे लागेल लोकांना डिझास्टर विरूद्ध प्रिपेअरनेस वाढविण्यासाठी एटीट्यूड बदलण्यासाठी आपल्याला आपलेच रिस्क कम्युनिकेशन मेकॅनिझम इंप्रो करावे लागेल तेव्हा एका बाजूला लोकल गव्हर्मेंट प्रिपेअरनेस प्रमोट करण्याचा इंटेन्शन आणि मोटिवेशन तर दुसऱ्या बाजूला लोकल लोक आहेत परंतु खूप पैसा वेळ आणि बरेच प्रोजेक्ट केल्यानंतर आमच्या लक्षात आले आहे की हे खूप चॅलेंजिंग आहे लोकांना डिझास्टर विरूद्ध प्रिपेअर होण्याची इच्छा दिसत नाही कम्युनिटी रिस्क वर आहे आम्हाला असे का घडत आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे अशा प्रकारच्या चालेंज साठी कॉन्व्हेंशनल रिस्क कम्युनिकेशन स्ट्रॅटेजि काम का करत नाही आमच्या लक्षात आले आहे की एका बाजूला लोक त्यांचे स्वतःचे नॉलेज इस्टिमेट करत असतात त्यांना वाटते त्यांना सर्वकाही माहित आहे एखादे डिजास्टर झाले तर माझ्यासोबत किंवा त्यांच्या कुटुंबासोबत होणार नाही किंवा माझी डिझास्टर साठी तयारी झाली आहे मी घेतलेले प्रिपेअरनेस मेजर्स पुरेसे आहे मला रिस्क नाही माझ्यावर इम्पॅक्ट होणार नाही इत्यादी इतर म्हणजे नॉलेज ट्रान्सफर करणे लोकांना स्थानिक महानगरपालिका प्राधिकरणासारख्या किंवा केंद्र सरकारकडून प्रादेशिक सरकारची जबाबदारी घ्यावी असे अपेक्षा असते म्हणूनच या घटकांबद्दल आपण आधीपासूनच चर्चा केली आहे त्यामुळे तर प्रिपेअरनेस इंटेन्शन वाढू शकतो आपण ऍक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह रिस्क आणि परसिव्हिड रिस्क सायंटिफिक रिस्क आणि शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार परसिव्हिड रिस्क याबद्दल देखील आम्ही चर्चा केली आहे सामान्य लोक काय विचार करतात आता आम्ही खरोखर प्रोबॅबिलिटी आणि प्रतिकूल घटनेची तीव्रता असलेल्या रिस्क बद्दल बोलत आहोत आपल्याला याठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले एक्झीटींग नॉलेज एक्झीटींग इन्फॉर्मेशन एक्झीटींग रिस्क एस्टिमेशन रिफाईन करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात डेटा लागणार आहे परंतु ते आम्हाला सांगत आहेत की कोणत्याही परिस्थितीत ठीक आहे कृपया लोकांच्या समजुतींचा समावेश करू नका डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट साठी लोकांची समजूत घालू डिझास्टर मॅनेजमेंट साठी आपण काय करण्याची गरज आहे आपल्याला गॅप कमी करायचा आहे आपल्याला लोकांना ला सांगावे लागेल की त्यांच्याकडे असलेली माहिती पुरेशी नाही आम्ही सायंटिस्ट किंवा एक्सपर्ट लोक जी माहिती देत आहे ती तुम्हाला सांगत आहोत आपल्याला काय बरोबर आणि काय चुकीचे आहे हे माहिती असल्यास आपण लोकांचा प्रिपेअरनेस इनव्हान्स करू शकतो सायंटिस्ट जरी सांगत असले तरी एक प्रश्न राहतो तो म्हणजे सायंटिस्ट देखील रिस्क ऍक्युरेटली मेजर करू शकतात का मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे सायंटिस्ट ही व्यक्ती असे म्हणत आहे की जे कॉन्टिटी स्वरूपात अस्तित्वात आहे काही प्रमाणात अस्तित्वात आहे म्हणूनच ते मोजले जाऊ शकते त्यांनी दिलेल्या उदाहरणाप्रमाणेच हा रस्ता धोक्यात आहे म्हणून हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला रिस्क आहे डाव्या बाजूचा रस्ता सुरक्षित आहे उजवीकडे बाजूचा रस्ता असुरक्षित आहे पण या ठिकाणी मला एक प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला रोड किंवा विमान यापैकी काय जास्त रिस्की वाटते ऍक्च्युली काय जास्त रिस्की आहे तुम्ही बरोबर आहात कारण मला माहित आहे की बऱ्याच लोकांना विमानाने जाणे रोड पेक्षा जास्त रिस्की वाटेल परंतु खरेतर डेटा विरुद्ध बाजूला आहे एव्हिएशन हे ट्रांसपोर्टेशन साठी सुरक्षित मिडीयम आहे रोडवर होणारे एक्सीडेंट किंवा कॅसुलटी पाहता विमानाने जाणे खूप सुरक्षित आहे परंतु ऍक्च्युली लोकांचे पर्सेप्शन खूप वेगळे आहे लोक विमानाने जाणे टाळतात डेटा एस्टीमेशन साठी आपल्याकडे पुरेसा डेटा आहे काय समजा वेस्टर्न आफ्रिकेतील घाणा देशात एखादा एक्सीडेंट किंवा भूकंप झाला तर आपल्याला त्याचा डेटा मिळू शकेल काय तर नाही आपण बर्याच डेव्हलपिंग कंट्री कडून येत असलेल्या आकडेवारीवर खरोखर अवलंबून राहू शकतो का मुळात नाही हे चांगले डॉक्युमेंट केलेले नाही जर्मनी जपान यूएस यूके सारख्या देशात त्यांच्याकडे अधिक विकसित डॉक्युमेंट केलेला डेटा आहे त्यांच्याकडे अधिक विश्वासार्ह स्टेटसटिकल डेटा आहे इतर देशांपेक्षा त्यांचे रिस्क एस्टीमेशन चांगले असू शकते मग मी कोणावर विश्वास ठेवला पाहिजे सामान्य लोक की सायंटिस्ट या ठिकाणी अजून एक इंटरेस्टिंग डेटा फॅक्ट आहे Interesting data interesting fact रोआल्ड डहलने मुलाच्या बालपणातली कहाण्यांवर लिहिलेली एक डायरी आहे त्यांनी काय लिहिले आहे ते आपण पाहूया हे लिखाण कदाचित 1920 च्या आधी किंवा त्यापूर्वीचे आहे तो असे म्हणत आहे की मी शाळेतून व तेथून केलेले प्रवास मला अगदी स्पष्टपणे आठवते कारण ते खूपच एक्ससायटिंग रोमांचक होते माझा उत्साह माझ्या नवीन ट्रिकसायकलच्या भोवती होता मी ट्रिकसायकलवर माझ्या मोठ्या बहिणीबरोबर दररोज शाळेत जात असे घरातील कोणतीही मोठी व्यक्ती आमच्याबरोबर आली नाही रस्त्यावर मोटारकार दिसणे ही एक चांगली घटना होती तेव्हा लहान मुलांसाठी हायवे वरून ट्रिकसायकलवर शाळेत जाण्यासाठी खूप सुरक्षित होते तो मुलगा काय करत आहे ट्रिकसायकल चा वापर करून तो शाळेतून घरी येत आहे इतकेच नाही तर त्याला हायवे वरून जाण्याचा येण्याचा एक्सपिरीयन्स देखील आहे हायवेवर ट्रायसायकल चालविणे ते खूप आनंददायक खूप सुरक्षित होते 1920 च्या वर आपला विश्वास आहे का रस्ते आजपेक्षा अधिक सुरक्षित होते रस्त्यावरचे ट्रायसायकल आजपेक्षा जास्त सुरक्षित होते आपण डेटा पाहूया आम्ही सांगितले आहे की एखाद्या रस्त्यावर जास्त दुर्घटना झाल्या असतील तर तो रस्ता धोकादायक आहे येथे दर वर्षी होणाऱ्या रोड एक्सीडेंट डेटा आहे 1922 पासून दरवर्षी 736 तर 1986 मध्ये 358 मुलांचे रोड एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाले आहे म्हणून प्रति मोटार वाहनात बाल मृत्यू मृत्यूचे प्रमाण 98 ने घटले आहे अविश्वसनीय पण ही व्यक्ती असं म्हणत आहे की ती त्या काळी खूपच रोमांचक सुरक्षित परिस्थिती होती खरंच असं असेल तर मग मग सायंटिस्ट किंवा सामान्य लोकांवर विश्वास ठेवा ही गोष्ट मानण्यासारखी नाही परंतु सायंटिफिक एस्टिमेशन अशा प्रकारचे आहे हे मला त्याला सांगायचं आहे ती एक डिफरंट स्टोरी आहे 2003 मध्ये आलेला मॅड गाय रोग मी त्याला कसा समजावून सांगू शकतो तुम्हाला माहिती आहे कोणीतरी म्हटलं आहे की सायंटिस्ट गायीतील ग्राहकां साठीच्या धोक्यावर लक्ष केंद्रित करतात मॅड गाय रोग मुळे जेव्हा जपान सरकारने अमेरिकेत गोमांस आयातीवर बंदी घातली तेव्हा अमेरिकेच्या कृषी अंडर सेक्रेटरीने टिपणी लिहिली होती "खरं तर प्रोबॅबिलि तुमच्या ऑटोमोबाईलमधून बाहेर पडून गोमांस खरेदी करण्यासाठी स्टोअरमध्ये फिरताना हानी पोहोचण्याची शक्यता गोमांस खाण्यापेक्षा जास्त असेल " आपण आपल्या वाहनमधून बीफ शॉपवर चालत असताना आपण आपल्या वाहनमधून बीफ विकत घेत असताना घेतलेल्या धोक्याच्या प्रोबॅबिलिटी पेक्षा गोमांस खाणे अधिक सुरक्षित आहे तर दुसरीकडे पीटर सँडमन असे म्हणत आहे की लोकांना त्रास देणारा धोका लोकांना ठार मारणाऱ्या धोक्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे लोकांना त्रास देणारा धोका माणसांच्या मृत्यूच्या रिस्क पेक्षा पूर्णपणे डिफरंट आहे आपण कोणत्या प्रकारच्या रिस्क फेस करणार आहोत याबद्दल माहिती मिळू शकते का खरेतर बेसिकली काही डेंजर माहित असतात तर काही डेंजर माहित नसतात प्रत्येकाला सगळीच माहिती असतात असे नाही मला माहित नाही की माझ्या आयुष्यातील सर्वकाही काय आहे बऱ्याच गोष्टी घडत असतात मला एखाद्या केमिकल रिस्कबद्दल माहित नाही कदाचित मला आजूबाजूच्या डिझास्टर रिस्क बद्दल थोडेसे माहित असेल बहुतेक लोकांना बहुतेक सर्व डेंजरविषयी माहिती नसते समोर येणारी टोटल रिस्क कुणीही निश्चितपणे कॅल्क्युलेट करू शकत नाही तर माझ्या आयुष्यात खूप रिस्क आहेत मला आरोग्याचा रिस्क आहे मला नोकरीचा रिस्क आहे मला आर्थिक रिस्क आहे मला शैक्षणिक रिस्क आहे पुराचा धोका आहे वैयक्तिक धोका आहे मला फक्त डिझास्टर धोक्याचा सामना करावा लागत नाही दररोज माझ्या घरापासून ते ऑफिसपर्यंतचा थेट धोका आहे मी बरेच रिस्क घेतो अपघात होऊ शकतो आपण आपत्तीच्या रिस्क बद्दल बोलत असता पण मला कदाचित माझ्या नोकरीच्या रिस्कबद्दल किंवा माझ्या आरोग्याबद्दल चिंता वाटते मी कशाला प्राधान्य द्यायचे मला माहित नाही की प्रत्यक्षात काय होईल माझे नॉलेज लिमिटेड स्वरूपाचे असल्यामुळे मला जगातील प्रत्येक गोष्ट माहिती असणे शक्य नाही म्हणूनच माझ्या जीवनात अनेक प्रकारच्या रिस्क आहेत आपल्याला कोणती रिस्क कन्सिडर करावी आणि कोणती सोडून द्यावे याबद्दल ठरवावे लागेल आता पुढचा प्रश्न असा आहे की कोणती रिस्क कन्सिडर करावी आणि कोणती सोडून द्यावी याबद्दल लोक कशाप्रकारे डिसिजन घेतात पुढचा प्रश्न असा आहे की डेंजर खरोखरच वाढत आहे काय आपण आधीपेक्षा खरोखरच रिस्क वर आहोत काय आपण घाबरत नाही काय डेंजर खरोखरच वाढत आहे किंवा आपण जास्त रिस्क वर आहोत मी तुम्हाला काही प्रमाणात मदत करू शकतो आपण एक्सीडेंट रेट आयुर्मान बालमृत्यू पाहूआपणास असे काय वाटते की डेंजर वाढत आहेत नाही आम्ही बरेच सेफ आहोत एक्सीडेंटचे प्रमाण मुळात कमी होत आहे आयुर्मान मुळात वाढत आहे आणि बालमृत्यू दर बेसिकली कमी होत आहे परंतु दुसरीकडे आपल्याला टॉक्सिक केमिकल चा जास्त धोका असतो आणि आपण पूर्वीपेक्षा निसर्गापासून खूप दूर आहोत आम्ही पूर्वीच्यापेक्षा जास्त प्रमाणात रेडिएशनच्या संपर्कात आहोत ही रिस्क वाढत आहे तसेच आपले स्ट्रेस फुल आयुष्य वाढत आहे एन्व्हायरमेंटल पॉल्युशन निश्चितच वाढत आहे साऊंड पॉल्युशन किमान भारतात वाढत आहे म्हणूनच एक सर्वेक्षण केले गेले सार्वजनिक धोरण आणि 4 प्रकारच्या जोखमीवर धोका आहे एक म्हणजे फॉरेन अफेअर परराष्ट्र व्यवहार क्राईम गुन्हा पॉल्युशन प्रदूषण आणि इकॉनोमिक अपयश जे लोक भविष्याबद्दल चिंता करतात त्या लोकांना सर्व प्रकारच्या रिस्क बद्दल समान काळजी असते तीन प्रकारच्या लोकांची मुलाखत घेण्यात आली जनरल पब्लिक कॉर्पोरेट अधिकारी आणि फेडरल रेग्युलेटर आम्हाला कोणता रिझल्ट सापडला आहे रिस्क पूर्वीपेक्षा वाढत आहे कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या तुलनेत जनरल पब्लिक दुप्पट प्रमाणात 20 वर्षांपूर्वी च्या समाजा पेक्षा सध्या अधिक रिस्क आहे असे समजतात घरगुती राजकीय अस्थिरतेबद्दल काय 61 जनरल पब्लिक आणि कार्यकारी या दोन्ही प्रकारच्या लोकांचा असा विश्वास आहे की आज पूर्वीपेक्षा जास्त रिस्क आहे त्याचप्रमाणे नोकरशाही सरकारी अधिकारी किंवा सार्वजनिक अधिकारी यापैकी 44 लोक या विधानाशी सहमत असले तरी घरगुती राजकीय अस्थिरता वाढत आहे यावर त्यांचा विश्वास नाही केमिकल पासून होणारे धोके 20 वर्षां पूर्वीपेक्षा जास्त वाढत आहे 38 कंपनीचे अधिकारी आणि 13 पब्लिक गव्हर्न्मेंट अधिकारी त्यांचा असा विश्वास आहे की केमिकल पासून होणारे धोके वाढत आहे पूर्वीपेक्षा इकॉनोमीक रिस्क 10 गव्हर्न्मेंट एम्पलोयी पब्लिक तर 41 कंपनी कार्यकारी होय म्हणाले म्हणूनच रिस्क समजून घेण्याविषयी त्यावेळच्या तयारीसाठी आपण त्यांना कसे एनकरेज करावे याबद्दल लोकांचा पर्स्पेक्टिव्ह डिफरंट आहे केवळ रिस्क नाही तर प्रतिकारशक्ती बद्दल देखील कसे एनकरेज करावे जर आपण एखाद्या व्यक्तीला पूर येत आहे कृपया तेथून निघून जा असे सांगितले तर रिकामे व्हावे की नाही या बद्दल तो मोठ्या पेचात सापडला आहे कदाचित रिस्क येणार आहे कदाचित पूर येणार आहे पण मी फक्त तो निर्णय का घेऊ शकत नाही कारण मला खरोखरच बाहेर काढण्याचा परिणाम माहित नाही तो खरोखर ईफेक्टिव्ह आहे किंवा नाही बरं निर्वासन करण्याच्या गुणधर्म काय आहे निर्वासन करण्याचे डीमेरिट काय आहेत हे मला स्पष्ट नाही तर आता जरी मी रिस्क असल्याचे मान्य केले तरीही मला खात्री नाही की मी निर्वासन करण्याच्या डिसिजन ईफेक्टिव्ह प्रकारे करू शकेल म्हणूनच तो सुरवातीला असा विचार करेल की निर्वासन करणे ही एक ईफेक्टिव्ह उपाय नाही तर ही त्याची स्वत ची कॉगनेटिव मेकॅनिझम आहे ज्यात वैयक्तिक पर्सनल इन्फॉर्मेशन कलेक्ट करून प्रोसेस केली जाते आणि रिस्क पर्सेप्शन डेव्हलप होते परंतु हे देखील शक्य आहे की त्यांनी प्रथम सांगितले की मला निर्वासन करायचे नाही कारण ही एक ईफेक्टिव्ह उपाय नाही आता जर त्याचा यावर विश्वास नसेल तर आपण सुधारू शकत नाही त्याला तत्परतेची कृती करण्यास प्रोत्साहित करा परंतु हे शक्य आहे की त्याचे बरेच मित्र आहेत आणि त्यांचा असा विश्वास आहे की स्थलांतर करणे एक प्रभावी उपाय आहे त्यांनी त्याला सांगितले की ठीक आहे आमच्यावर विश्वास ठेव निर्वासन हा एक महत्त्वाचा घटक आहे माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे त्याचा इतरांवर प्रभाव आहे तर त्याने आपली सुरुवातीची कल्पना सोडली आणि तो त्यांच्यात सामील झाला आणि तेथून बाहेर पडायला लागला तर आपल्याकडे हा संदर्भ नॉलेज संमती आहे एक आहे नॉलेज मध्ये आपल्यास काहीवेळा रिस्क असते कधीकधी अनिश्चित असते संमतीच्या बाबतीत असेच केले जाते की काही वेळा आम्ही एकमेकांशी सहमती दर्शवितो कधीकधी आम्ही एकमेकाशी सहमत नसतो जेव्हा नॉलेज अनिश्चित असते परंतु संमती पूर्ण होते तेव्हा डिसिजन घेणे अवघड असते जेव्हा नॉलेज अचानक येते परंतु संमती अनिश्चित किंवा स्पर्धात्मक असते उदाहरणार्थ मला माहित आहे की पूर येत आहे परंतु कोणती कृती करावी लागेल निर्वासन करावे किंवा नाही किंवा पूरातल्या तयारीसाठी दुसर्या मार्गाने तयारी करावी लागेल याचा परिणाम काय होईल हे मला माहित नाही तर नॉलेज अचानक ओळखले जाते परंतु संमती काय करावी याबद्दल प्रतिस्पर्धी आहे किंवा हे देखील असू शकते की दोघेही प्रत्यक्षात प्रतिस्पर्धी आहेत त्याची स्पष्टता असावी काही नॉलेज अनिश्चित आणि संमती देखील आहे रिस्की काय आहे काहीतरी किती प्रमाणात रिस्की आहे रिस्क लोकांना जाणून घेणे महत्वाचे आहे आणि आपल्याला प्रिपेअरनेस देखील माहित असणे आवश्यक आहे प्रायोरिटी दिले जाणारे काम म्हणजे काय प्रथम मी कोणते काम करावे काय प्रभावी आहे कोण करेल आणि केव्हा केले जाईल डिजास्टर प्रिपेअरनेस बद्दल बोलत असताना हे कॉम्पोनन्ट्स समाविष्ट केले जावेत यावर कसे कार्य करावे संदेश कसा पाठवायचा डिजास्टर विरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास लोकांना प्रोत्साहित करा आणि आम्ही त्याकडे लक्ष देऊ धन्यवाद मी तूमचा आभारी आहे